नमस्कार NPTEL course 'Microwave integrated circuits' च्या पुढच्या session मध्ये आपलं स्वागत आहे ह्याआधीच्या module मध्ये आपण scattering parameters बद्दल बोललो आणि आपण पाहिलं की ते network च्या power transmission शी म्हणजे voltages and currents शी संबंधित असतात ह्या module मध्ये आपण scattering parameters च्या गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत ज्याप्रमाणे आपण impedance and admittance parameters चा अभ्यास केला तर आतापर्यंत आपण पाहिलं की network reciprocal or lossless असल्यावर impedance and admittanceच्या matrices चे काय गुणधर्म असतात त्याचप्रमाणे scattering parameters चे गुणधर्म कसे असतील ते आपण पाहूया आधी पाहिल्या प्रमाणे scattering parameters incident आणि reflected normalized voltages or currents यातील परस्पर संबंध ह्या समीकरणानुसार दर्शवितात आपण हेदेखील पाहिलं की normalized voltage हा bar काढून टाकूयात यापुढे आपण assume करू की V आणि I हे normalized voltages and current आहेत तर आपण पाहिलं की V बरोबर incident आणि the reflected waves यांची बेरीज आहे आणि current म्हणजे त्या दोघातला फरक असतो आता तुम्हाला प्रश्न पडेल की परत मी voltage and current बद्दल का बोलत आहे कारण मी म्हणालो होतो की voltage and current च मोजमापन करण इतकं सोपं नसत खरतर आपण ते मोजणार नाही आहोत तर आपण फक्त त्यांचा mathematical tool म्हणून उपयोग करणार आहोत ज्यामुळे आपण वेगळ्या निष्कर्षावर पोहोचू शकतो अंतिम निष्कर्षात voltage or current नसतील आपल्याला हे ठाऊक आहे की voltage and current हे impedance matrix ने संबंधित असतात Z हा impedance matrix आहे आणि voltages and currents हे या दोन समीकरणाने दाखवले आहे तर आपण असं लिहू शकतो आणि मग जर ह्यातून identity matrix बाहेर काढला तर साधारणपणे identity matrix 'I' ह्या चिन्हाने दर्शवितात पण 'I' हे आधीच मी current साठी वापरल्यामुळे मी identity matrix 'U' चिन्हाने दाखवणार आहे त्यावरून मी हे समीकरण लिहिले आणि त्यावरून हे मिळाले आपल्याला माहित आहे की S parameter matrix हा a आणि b मधील संबंध सांगतो जर LHS आणि RHS दोन्ही बाजूला ह्या संपूर्ण matrix चा inverse घेतला तर आपण हे समीकरण लिहू शकतो तर ही संपूर्ण term S matrix असायला हवा म्हणून S matrix हा ह्या terms मध्ये लिहू शकतो ह्याआधी दाखवलेल्या दोन समीकरणे म्हणजे V आणि I ही दोन समीकरणे वापरून मी a आणि b साठी वेगवेगळी समीकरणे लिहू शकतो तर a V आणि I च्या terms मध्ये इथे हे असे लिहिले कारण मी V ला Z गुणिले I असं लिहिलं आणि I दोन्हीकडून काढला तर V च्या जागी Z राहील आणि I च्या जागी identity matrix असेल आणि त्याचप्रमाणे b देखील अशा प्रकारे लिहू शकतो आता हे समीकरण पुन्हा a आणि b मधला संबंध दर्शविते त्यामुळे हा भाग S matrix असला पाहिजे जर हा S matrix असेल तर मी हे समीकरण पुन्हा अशाप्रकारे लिहितो जर याचा transpose घेतला तर मला हे मिळेल आपल्याला हे माहित आहे की reciprocal network साठी U आणि Z symmetric असतात त्यामुळे reciprocal network साठी हे पूर्ण समीकरण symmetric असायला हवे आणि म्हणून आपण लिहू की S transpose as equal to Z plus U transpose term ही transit होते त्यामुळे फक्त inverse राहील त्याचप्रमाणे ही transposed term सुद्धा निघून जाईल आता हे समीकरण आपल्याला आधी मिळालेल्या समीकरणासारखेच आहे जे आपण S parameter matrix साठी derive केले होते ह्या दोघ सारखे आहेत पण त्यांच्या डाव्या बाजू समान नाहीत याचा अर्थ की reciprocal network साठी आपण S transpose is equal to S ही reciprocity ची condition लिहू शकतो Reciprocal network साठी S is equal to S transpose आता मी थोडं माझ्या naming convention बद्दल सांगतो या ठिकाणी मी S parameter matrix साठी S वापरले आहे आणि काही ठिकाणी bracket वापरले आहेत हे दोन्ही सारखेच आहेत तर ही reciprocal network ची condition आहे की त्याचा transpose हा त्या matrix एवढाच असतो किंवा matrix symmetric असतो ही condition Z and Y matrices च्या reciprocity condition सारखीच आहे आता losslessness ची condition पाहू lossless network मध्ये nth port मध्ये जाणारी total power ही incident wave ने नेलेली power आणि reflected way ने परत पाठवलेली power यांच्यातल्या फरकाएवढी असते त्याप्रमाणे असं म्हणता येईल की ही nth port मध्ये जाणारी total power आहे म्हणून सगळ्या ports ची total input power किंवा संपूर्ण network मध्ये जाणारी total power ही सगळ्या ports मध्ये जाणाऱ्या powers ची बेरीज असेल त्यामुळे हे सगळ्या An square ची बेरीज आणि सगळ्या B n square ची बेरीज यांच्यातल्या फरकाएवढी असेल आता lossless medium total input power शून्य असेल आणि त्यामुळे हेदेखील शून्य असेल आणि म्हणून An square ची बेरीज आणि सगळ्या B n square ची बेरीज सारखी असेल हे समीकरण matrix स्वरूपात असे लिहिता येईल A transpose गुणिले A conjugate is equal to B transpose गुणिले B conjugate जर हे S matrix च्या terms मध्ये लिहिलं तर यापुढे आपल्याला मिळेल की A transpose S multiplied by A conjugate is equal to A transpose S transpose S conjugate A conjugate आता दोन्ही बाजू सारख्या दिसत आहेत त्यामुळे lossless network ची condition S parameters matrix च्या terms मध्ये अशी लिहिता येईल किंवा बरेचदा असं लिहिलं जात की S conjugate transpose is equal to S inverse conjugate transpose हे SH S hermatian असे म्हटले जाते S hermatian being equal to S inverse ह्याला गणितीय भाषेत unitary condition असे म्हणतात त्यामुळे एखाद network हे lossless network असण्यासाठी unitary condition म्हणजेच S hermatian or S conjugate transpose हे S inverse एवढं असायला हवं सोयीस्करपणे हे असे सांगता येईल की S K I S K J conjugate K equal to 1 is equal to delta ij ज्यात delta ij 1 असेल जर i equal to j किंवा equal to 0 for i not equal to j तर ही आहे condition for losslessness S parameter च्या terms मध्ये Z and Y parameter matrices साठी आपण पाहिलं की फक्त lossless network साठी diagonal elements हे purely imaginary असायला हवेत lossless आणि reciprocal दोन्ही असण्यासाठी सगळे elements reciprocal आणि imaginary असायला हवेत तर आपण S mass matrix च्या reciprocity and losslessness साठीच्या काही basic properties पाहिल्यात पुढच्या भागात S matrices किंवा 2 port networks च्या काही खास properties पाहू